म्हणून त्याला मीप म्हणतात मजकूर वाचनीय आहे ठीक आहे तर मी सर्व वाचणार नाही मी याद्वारे कार्य करणार आहे तसेच एफडीटीडी प्रोग्राम रन करण्याच्या पायऱ्या काय आहेत याची कल्पना येईल तर चला जाऊ तर त्यांच्याकडे असलेले पहिलं म्हणजे उदाहरणार्थ वेव्हगाईड मधील क्षेत्रे तर कल्पना करा की तेथे वेव्हगाईड आहे मला अगदी सोप्या माध्यमातून तरंग पाठवायचा आहे आपल्याला विश्लेषणात्मकरित्या माहित आहे या प्रकरणांमध्ये अगदी क्षेत्रे कशी दिसतात याची गणना करू शकतो परंतु हे आपले उद्दीष्ट नाही हे सिम्युलेशन काय करते ते पाहूया तर येथे पहिली ओळ आहे म्हणूनच मी सांगितल्याप्रमाणे ही स्किम नावाच्या भाषेत लिहिलेली आहे जी थोडी नेहमीपेक्षा वेगळी भाषा आहे तर आपण सिंटॅक्स मध्ये जाणार नाही परंतु येथे जे आकार सेट केले जात आहेत ते हे १६ ८ अंक आकार जे आपल्याला कॉम्पुटेशनल डोमेनचे आकार सांगत आहे तर एक्स मध्ये १६ युनिट वाय मध्ये ८ युनिट आणि झेड मध्ये आकार नसणे म्हणजे द्विमितीय सिम्युलेशन पुढे मला ऑब्जेक्ट बनवावा लागेल ऑब्जेक्ट म्हणजे काय तो एक वेव्हगाईड आहे तर येथे या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक वेव्हगाईड म्हणजे ही काळी पट्टी तर हे स्लॅब वेव्हगाईड सारखे आहे तर माझ्याकडे एक्स वेव्हगाईडच्या बाजूने आहे आणि नंतर वाय दुसरा अक्ष आहे बरोबर तर येथे वेव्हगाईड बनवले जात आहे तर हा काही चा ब्लॉक म्हणून बनविला जात आहे तर दिले गेले आहे ठीक आहे रुंदी १ युनिट दिली गेली आहे आणि दुसऱ्या बाजूने अनंत आहे बर्यापैकी अंतर्ज्ञानी आहे तर या काळ्या पट्टीची रुंदी १ असून ती एपीसिलॉन बरोबर १२ इतकी आहे आणि ती अर्थातच कायम वाढते ती कायमच वाढते कारण मी कॉम्पुटेशनल डोमेनची व्याख्या केली आहे आपल्याकडे येथे १६ युनिट्स आहेत तर प्रत्यक्षात ते १६ युनिट्स होणार आहेत आता मुलभूतरित्या इतर सर्व काही निर्वात पोकळी आहे जे तुम्हाला अपेक्षित आहे पुढे एक स्त्रोत येतो मला वेव्हगाईडमध्ये काही क्षेत्रे उत्तेजित करण्यासाठी मला एक स्त्रोत ठेवण्याची आवश्यकता आहे मी तेथे आत तरंग कसा मिळवू शकेन मग त्यांनी काय केले त्यांनी एक प्रकारचे क्षेत्र केले आहे त्यांनी काही सामान्यीकृत युनिट्स मध्ये थोडी फ्रिक्वेन्सी दिली आहे 0 १५ ही फ्रिक्वेन्सीआहे आणि ते म्हणतात की येथे पोलरायझेशन आहे आणि त्यांनी त्यासाठी काही केंद्र दिले आहे तर केंद्र लक्षात ठेवा आपला आकार १६ होता ८ ते ८ तर ७ येथे जवळजवळ सर्वात डाव्या बाजूला मी हा पोलराइज्ड स्त्रोत ठेवत आहे आणि कोणत्या प्रकारचे स्त्रोत अखंड तरंग हा तो स्रोत नाही जो वेळेत सुरु होतो आणि वेळेत संपतो डाइलेक्ट्रिक हा वेव्हगाईड आहे येथे हि काळी पट्टी वेव्हगाईड आहे तरंग बाहेर का जाणार नाही चांगला प्रश्न तरंग बाहेर का जाणार नाही तर मी याला यातच उत्तेजित करत आहे आणि मला म्हणायचे आहे तर हे आपण आपल्या पदवी अभ्यासक्रमामध्ये शिकले असले पाहिजे विद्यार्थीः हा नाही तर हे क्षेत्र बाहेर पडते हे क्षेत्र काटेकोरपणे डाइलेक्ट्रिक मध्ये मर्यादित आहे असे नाही हे क्षेत्र बाहेर पडते अगदी अचूकपणे आपण पाहु शकतो की आत मध्ये मर्यादित नाही त्यातले काही बाहेर पडते एकूण अंतर्गत परावर्तन किती आहे याबद्दल आपल्याला काळजी करण्याची गरज नाही मॅक्सवेल चे समीकरण ती काळजी घेईल विद्यार्थी फक्त तेच हो काही त्याचे मार्गदर्शन करतील काहींना मिळेल काही बाहेर पडेल म्हणूनच आपण स्त्रोत निर्दिष्ट केले आहे आपल्याला आणखी काय निर्दिष्ट करावे लागेल बाउंड्री कंडीशन बरोबर जर मी बाउंड्री कंडीशन निर्दिष्ट केली नाही तर माझे सिम्युलेशन चुकेल तर त्यांनी येथे पीएमएल निर्दिष्ट केले आहे जे फक्त एक ओळ तपशील आहे ज्याने पीएमएल ची जाडी १ निश्चित केली आहे तर मुलभूत रित्या ते काय करेल तुम्ही या कॉम्पुटेशनल डोमेनकडे पहा हे हे सर्व बाजूंना जाडी १ च्या चित्राच्या चौकटी सारखे ठेवेल म्हणूनच स्त्रोत ८ वर नाही तर ७ वर ठेवला गेला कारण तुम्हाला मटेरियल मध्ये स्त्रोत नको आहे तुम्हाला फक्त बाहेर पाहिजे होते तर पीएमएल ८ ते ७ पर्यंत आहे आणि स्त्रोत ७ वर आहे आता लक्षात ठेवा आपले आणि अद्याप निर्दिष्ट करणे बाकी आहे तर उदाहरणार्थ आपण येथे सेट करतो हा सेट रिझोल्यूशन म्हणून ते सेटिंग काही सामान्यीकृत मार्गाने कॉऊरंट पॅरामीटर हे डिफॉल्ट पॅरामीटर आहे जे आधीपासूनच सिम्युलेशन मध्ये निश्चित केले आहे तुम्हाला हवे तर तुम्ही ते बदलू शकतात परंतु ते आपल्याला डीफॉल्ट देईल जे स्थिर संख्या असेल तर निश्चित करणे पुरेसे चांगले आहे कॉऊरंट नुसार निश्चित केले जाईल मग शेवटी आपल्याला सिमुलेशन ला सांगावे लागेल की मला किती काळ चालवायचे आहे तर तुम्ही म्हणता की २00 टाइम युनिट्स फील्डस आउटपुट करण्यासाठी आणखी काही कमांडस देण्यात आल्या आहेत आणि त्या सर्व गोष्टी ठीक आहे २०० सेकंदाच्या शेवटी सिम्युलेशनचे हे आऊटपुट असे आहे फील्ड्स असे दिसत आहेत तर स्त्रोत येथे होता आणि हे पाहता आपण म्हणू शकता की तेथे नक्कीच वेव्ह गायडींग अगदी स्पष्टपणे होत आहे तर फील्ड वेव्हगाईडवर अगदी छान मर्यादित आहे पण काटेकोरपणे नाही परंतु त्यातील काही बाहेर पडत आहे काही हरकत नाही हे लॉसी मटेरियल नाही हे फक्त आहे तेथे इमॅजिनरी भाग नाही तर हे फील्ड बर्याच काळ आणि अंतरापर्यंत सुरु राहील परंतु आपण पाहू शकता ते बाहेर पडत आहे डाव्या बाजूला इंटरफेस च्या पुढे आपण येथे काहीतरी विचित्र घडत असल्याचे पाहू शकता कारण तेथे आहे विद्यार्थीः पीएमएल येथे पीएमएल हे जवळजवळ परिपूर्णपणे शोषून घेत आहे परंतु याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्षात त्यातील काही भाग शोषला जाणार नाही तर त्यांनी येथे एक मुद्दा मांडला की त्यांनी अचानक फील्ड चालू केले तर सिम्युलेशन टी 0 ला प्रारंभ झाले आणि पुढील क्षणाला होते म्हणूनच आपल्याला माहिती आहे की भौतिकशास्त्राचा विचार केला तर फील्ड मध्ये अचानक वळण येते तर तेथे काही उच्च फ्रिक्वेन्सी घटक असतील तर हेच आपण येथे उजवीकडे म्हणतो त्या दिशेने हे फील्ड थोडेसे ज्याला ठिपकेदार म्हणतात असे दिसते आपण येथे फील्ड पाहू शकता येथे छटा अगदी सुरुवातीपेक्षा थोडी वेगळी आहे येथे ते अतिशय छान एकसंध गडद लाल आहे येथे लाल रंगात थोडेसे पांढरे ठिपके आहेत तर ते म्हणतात की अचानक फील्ड चालू करण्यामुळे उच्च फ्रिक्वेन्सी घटकांद्वारे ते आले आहेत एक चांगला प्रश्न ते लाल आणि निळा काय आहे तर लाल अधिकतम धनशी संबंधित असेल निळा अधिकतम ऋणशी संबंधित असेल तर हे असे आहे की तो एक प्रवास करणारा तरंग आहे तर तरंगामध्ये एक आड एक मॅक्सिमा आणि मिनिमा असे घडत आहे विद्यार्थीः मध्ये ती गोष्ट मध्ये ती गोष्ट विद्यार्थी होय तो पांढरा 0 आहे म्हणूनच त्यांना गडद निळा लाल म्हटले जाते आपण रंगासाठी लेजंड निर्दिष्ट कराल तर ते असे करतात म्हणूनच जेव्हा आपण लाल आणि पांढर्या रंगाचे सिमुलेशन पाहता तेव्हा आपण असे गृहित धरले पाहिजे की एक अधिकतम धन आहे एक अधिकतम ऋण आहे आणि हे पांढरे बिंदू 0 आहेत जे स्त्रोत आहेत विद्यार्थी गडद ती गडद गोष्ट खरोखर गडद लाल सारखी आहे आणि ही सर्वात गडद निळे आहे कसे म्हणजे गडद निळ्या आणि गडद लाल रंगाच्या छटा निळ्या आणि लाल रंगाच्या छटा नाहीत गडद निळा आणि लाल च्या छटा आहेत तर गडद निळा लाल लेजंड आहे निळा लाल दुसरा लेजंड आहे जो आपण निवडू शकतो तर कॉन्ट्रास्ट वाढविण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी वापरतात विद्यार्थी ठीक आहे म्हणूनच हे उदाहरण आहे जे तुम्ही विश्लेषणात्मकरित्या देखील करू शकले असते परंतु एफडीटीडी ची शक्ती ही आहे की तुम्ही अशा गोष्टी करू शकता जे विश्लेषणात्मकदृष्ट्या शक्य नाही तर उदाहरणार्थ ते वेव्हगाईड मध्ये ९० अंशांत वाकण्याचा विचार करतात जे आपण विश्लेषणाने सोडवू शकत नाही आता आपण शारीरिकरित्या काय होईल अशी अपेक्षा करता मी एक वेव्हगाईडघेतो जो तरंगाचे मार्गदर्शन करतो मी त्यास ९० अंशांनी वाकवतो शारीरिकरित्या काय होईल अशी आपण अपेक्षा करता विद्यार्थीः ते त्यातून बाहेर पडेल त्यातील काही बाहेर पडणार नाही हे वाकलेल्या पाण्याच्या पाईपसारखे होणार नाही कि जेव्हा मी वाकवतो आणि सर्व पाणी बाहेर जाईल त्यातील काही बाहेर पडेल ज्याची आपण अपेक्षा करू तर आपल्या अंतर्ज्ञानाची पुष्टी येथे झाली तर काय ते पाहू आता ते तसेच म्हणतात की कॉम्पुटेशनल डोमेन पूर्वी सारखे १६ करा १६ आणि आपल्याला दोन ब्लॉक्स बनवावे लागतील एक असा आणि एक ९० अंशांत वाकलेला तर त्यांनी ते येथे दाखवले आहे तर या मार्गाने एक आणि एक या मार्गाने आणि ते त्यांनी दोन सारख्या मटेरियल चे ब्लॉक्स निर्दिष्ट करुन केले आहे परंतु हे कोऑर्डिनेट वेगळे आहेत पीएमएल रिझोल्युशन सगळे आधी सारखेच आहे आता या ठिपक्यांच्या घटनेपासून बचाव करण्यासाठी ते काय करीत आहेत अचानक स्त्रोत चालू करण्याऐवजी सतत स्त्रोत तरंगलांबी रुंदी इतकेच करतात तर आता ते काय करीत आहेत अचानक स्त्रोत टी 0 चालू करण्याऐवजी आपण त्यास वेळेवर हळूहळू चढवत नेतो जे वेळेच्या २0 युनिटच्या प्रमाणात आहे तर ही रुंदी वेळेच्या २0 युनिटच्या बरोबरीने आपल्याला सुरु होण्याची वेळ देते आणि तरंगाची लांबी आपल्याला येथे दिली जाते हो तर तांत्रिकदृष्ट्या मीप टॅन हायपरबोलिक फंक्शनचा वापर करून हे सुरु करीत आहे आणि जसे मी सांगितले आहे की तेथे एक मुक्त स्त्रोत आहे पण कोड पाहू शकतो आणि ती सर्व माहिती पाहू शकतो विद्यार्थी ठीक आहे आधीप्रमाणे हे २00 वेळ युनिट्स साठी चालवा तर आऊटपुट कसे दिसेल ते पाहू तर आऊटपुट असे दिसेल तर होय तुम्ही अॅनिमेशन पाहू शकता वेळेच्या प्रत्येक क्षणावर फील्ड ची नोंद करू शकता तर तुम्ही पाहू शकता की हे फील्ड आता जाऊन बेंड वर धडकते आणि ते बेंडच्या खालच्या भागात येऊ लागते परंतु त्यातील बरेचसे त्या इंटरफेस वर बाहेर पडते ठीक आहे तर तो एफडीटीडीचा आणखी एक मस्त पैलू आहे मी जर वेळेच्या प्रत्येक क्षणावरचा साठवून ठेवला तर हे सर्व एकत्र करू शकतो आणि जीआयएफ फाइल तयार करतो तर ते येथे काय दाखवत आहेत ती जीआयएफ फाइल आहे आपण एनिमेशन पाहू तर मग आपण गळती कमी करू इच्छित असल्यास आपण विविध पॅरामीटर्स जास्त अनुकूल करू शकता आपण त्यामध्ये जाणार नाही नंतर अंतिम उदाहरण म्हणजे मी तुम्हाला दाखवू इच्छितो की रिंग रेझोनेटर ठीक आहे तर तुम्ही सर्वांनी रेझोनेटर हा शब्द ऐकला आहे याचा अर्थ असा की त्याची रचना फ्रिक्वेन्सीनुसार निवडलेली असते ज्यामुळे ते काही फ्रिक्वेन्सीस परवानगी देते आणि ती इतर फ्रिक्वेन्सीकडे दुर्लक्ष करते आता समजा तुम्हाला काही फ्रिक्वेन्सीवर काम करण्यासाठी रेझोनेटर रचना करायची आहे एफडीटीडी या कामात कशी मदत करेल विद्यार्थी ठीक आहे तर आपण येथे भूमिती पाहू तर त्यांनी हे काय केले ते त्यांनी एक रिंग रेझोनेटर बनवले तर बनवले म्हणजे काय आधीच्यातून एक वेव्हगाईड घ्या त्याला वर्तुळाशी जोडा तर आम्हाला माहिती आहे की आपल्याला या आसपासच्या अंतराचे पूर्णांक मल्टीपल्स हेच समर्थित पद्धतीरीती आहेत तर आपण येथे अंतःप्रेरणेची पुष्टी करणार आहोत तर आपल्याला हे माहित आहे की त्यांनी वेव्हगाईडची रूंदी त्रिज्या निर्दीष्ट केली आहे Yeah some but but in the medium हो काही पण पण माध्यमात विद्यार्थी ठीक आहे तर ते येथे सिलिंडर बनवतात हे सर्व आपण ऑब्जेक्ट करण्यासाठी कराल आता हा प्रश्न आहे की जर मी या संरचनेला चुकीच्या फ्रिक्वेन्सीने उत्तेजित केले तर काय होईल विद्यार्थी काहीही होणार नाही काहीही होणार नाही बरोबर फील्ड्स चा क्षय होणार नाही म्हणजे ती रेसॉनेट घटना होणार नाही परंतु एकदा मी काही एप्सिलॉन सह रचना केली आणि जर भूमिती किंचित क्लिष्ट असेल तर रेसॉनेट फ्रिक्वेन्सी काय असेल हे मला कळू शकते तर मग मला ती रेसॉनेट फ्रिक्वेन्सी कशी कळेल मी एफडीटीडी मध्ये करू शकतो मी त्यानंतर एक स्त्रोत निर्दिष्ट करू शकतो जेणेकरून माझे कार्य कोणीतरी मला रचना देते आणि ते म्हणतात की रेसॉनेट फ्रिक्वेन्सी शोधा विद्यार्थीः उत्तेजित करा सर्व फ्रिक्वेन्सी ने उत्तेजित बरोबर तर सर्व फ्रिक्वेन्सी तांत्रिकदृष्ट्या अशक्य व्हाइट बँड बरोबर आहे तर स्टेप १ व्हाइट बँड ने उत्तेजित करा तर ते म्हणतात की ते पल्स फ्रिक्वेन्सी बनवित आहेत तर ते म्हणत आहेत की पल्सचे केंद्र सामान्यकृत युनिट्स मध्ये 0 १५ आहे आणि डीएफ आणि जसे आपण यापूर्वी चर्चा केली आहे त्याप्रमाणे ते गॉसिअन स्त्रोत वापरतात तर ते एक गॉसिअन स्त्रोत देतात जेथे ते केंद्र फ्रिक्वेन्सी आणि रुंदी निर्दिष्ट करतात होय हे कार्य करतात ते भौतिकशास्त्रज्ञ आहेत ज्या कोऑर्डिनेट युनिट्स च्या विचित्र सेट मध्ये कार्य करतात जेथे प्रकाशाचा वेग १ आहे तर सर्वकाही १ बरोबर सामान्यीकृत केले गेले आहे तर थोडी सवय करावी लागेल परंतु एकदा याची सवय झाली कि सर्व अगदी सामान्य आहे होय प्रकाशाचा वेग १ तरंग लांबी १ आहे तर होय जे काही आहे ते काही काळ ३00 साठी चालवा ठीक आहे तर आता आपण सिमुलेशन केल्याची कल्पना करू या आउटपुट चे आपण वर्णन कसे कराल आऊटपुट सर्व वेळ आणि स्थिती मधली फील्ड्स असतील आता काय विद्यार्थीः नाही परंतु आपण वाईडबँड मध्ये उत्तेजित करत आहोत परंतु माझ्या एफडीटी मध्ये फ्रिक्वेन्सी ची माहिती मिळत नाही आउटपुट काय आहे तर इ जे स्पेस आणि फ्रिक्वेन्सीच्या खाली वेळेचे फंक्शनआहे तर मी काय करावे विद्यार्थी म्हणून तो म्हणत आहे की संरचनेच्या सभोवताली जा आणि शोध घ्या की नोड्स कोठे आहेत हा एक अत्यंत अपक्व मार्ग आहे आणि तेथे एक जास्त चाणाक्ष मार्ग आहे फुरियर ट्रान्सफॉर्म शोधा डेल्टा मधील वेळ डोमेन आहे फुरियर ट्रान्सफॉर्म शोधतो जो जास्त चाणाक्ष मार्ग आहे तो मला फक्त फ्रिक्वेन्सी शिखरच नाही तर किती रेसॉनेट आहे किती शार्प आहे हे पण देतो तर यांच्या कडे अंतर्गत फंक्शन आहे ज्याला हार्म इनव्हर्स म्हणतात हे इनव्हर्स फुरियर ट्रान्सफॉर्म सारखे आहे तर सिम्युलेशन च असे सांगते कि तुमचे सिम्युलेशन वेळेच्या ३०० क्षणांसाठी साठी सुरु ठेवा त्याच्या शेवटी स्त्रोत संपल्या नंतर या स्थानावर इनव्हर्स फुरियर ट्रान्सफॉर्म रन करा आणि काही केंद्र फ्रिक्वेन्सी आपल्याला दिली जाईल तर हे काहीतरी त्यांनी कोड केलेले आहे आणि आउटपुट मजकूरात येते तर आपण पाहू शकता की जेव्हा ते असे करतात तेव्हा शिखर बाहेर काढले जातात तर आपल्याला ३ शिखरे मिळतील तर ही फ्रिक्वेन्सी आणि क्यू गुणवत्ता घटक आहे पूर्वी आपण याचा अभ्यास केला असेल तर गुणवत्ता मला सांगते की रेजोनन्स किती चांगला आहे तर क्यू घटक देखील बाहेर येतो तर उदाहरणार्थ पहिल्या मोड मध्ये क्यू ८0 नंतर ३00 आणि नंतर १६७७ आहे तर १६७७ सर्वात जास्त काळ टिकणाऱ्या क्यूशी संबंधित आहे आणि म्हणूनच इनव्हर्स फुरियर ट्रान्सफॉर्म चा एक सिद्धांत आहे परंतु आपल्या सर्वांना हे माहित आहे आणि मग पुढे मी करू शकतो कि त्या प्रत्येक फ्रिक्वेन्सी ची निवड करणे आणि त्या फ्रिक्वेन्सीवर अरुंद बँड सह सिम्युलेशन परत चालवणे जे केवळ त्या मोड ला उत्तेजित करेल आणि इतरांना नाही तर ते येथे काय दाखवत आहेत त्या तीन पद्धती आहेत तर पहिली पद्धत दुसरी पद्धत आणि तिसरी पद्धत आणि या पुन्हा जीआयएफ फाइल्स तयार केल्या आहेत तर हे आपण पाहू शकता की यात सर्वात कमी क्यू होता बरोबर आमचे क्यूकाय होते ८0३१६ आणि साधारण १६०० इतके तर हा सर्वात कमी क्यू आहे आणि आपण हे पाहू शकता की जसजसे क्यू मोठे आणि मोठे होईल बरेचसे क्षेत्र या वेव्हगाईडच्या रेझोनिटर च्या बाहेर पडत आहे येथे फील्ड अधिक जोरदारपणे रेझोनिटर आत केंद्रित आहे विद्यार्थी बरोबर तर मी एक रचना तयार केली आहे आणि साधे एफडीटीडी आणि इनव्हर्स फुरियर ट्रान्सफॉर्म सिग्नल प्रोसेसर वापरून मी हे रेजोनंट मोड ओळखण्यास सक्षम आहे तर त्यानुसार आपण एफडीटीडी कसे वापरावे आणि हि अतिशय शक्तिशाली रचना आहे प्रत्यक्षात कोणतीही रचना फिल्ड उत्तेजित करू शकते आणि त्यांच्याकडे फोटोनिक क्रिस्टल्स आणि त्यासारख्या इतर संरचनांसाठी बरीच ठोस उदाहरणे आहेत आणि ती लिनक्स मशीनवर चालवणे सर्वात सोप्पे आहे तर एफडीटीडी वरील हे प्रात्यक्षिक काम संपवू